विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण व्यवस्थापन निर्णयात वापरले जाणारे एक महत्वपूर्ण तंत्र म्हणजेच मार्जिनल कॉस्टिंग शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत तर मागील वर्गात मी फक्त तुमच्याशी मार्जिनल कॉस्टिंगच्या प्रास्ताविक भागाविषयी व त्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कसा उपयोग होतो याबद्दल चर्चा केली बाजारपेठेतील कठीण परिस्थितीत कदाचित स्पर्धात्मक परिस्थितीत किंवा नवीन बाजारातील विद्यमान व्यवसायासाठी किंवा विद्यमान बाजारात नवीन उत्पादन आणण्यासाठी आपण मार्जिनल कॉस्टिंगची मदत घेऊ शकतो मी स्पष्ट केले आहे की मार्जिनल कॉस्टिंगचा परिणाम कसा होतो व मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे काय मुळात हे असे म्हणता येते की खर्चाचे एक असे तंत्र आहे ज्यात आपण खर्चांनां चल खर्च व निश्चित खर्चाच्या आधारे विभाजित करता येते प्रथम आपण चल खर्च वसूल करण्याचा प्रयत्न करतोत आणि नंतर आपण निश्चित खर्च वसूल करण्याचा प्रयत्न करतोत आणि जर विक्री किंमतीपासून दोन्ही खर्च वसूल करता आले तर मग आपण त्यात काही मार्जिन लावतो बरोबर आता आपण भागाबद्दल बोलू जे मार्जिनल कॉस्टिंगच्या वापरा संबंधी आहे ते कोठे वापरले जाऊ शकते ते कसे वापरले जाऊ शकते व्यवस्थापकीय निर्णय घेण्याचे विविध क्षेत्र कोणते आहेत जेथे मार्जिनल कॉस्टिंग हे एक उपयुक्त तंत्र किंवा उपयुक्त साधन असू शकते तर ते चार तंत्र आहेत ही चार मूलभूत तंत्रे आहेत किंवा मूलभूत निर्णय आहे त्यातील प्रथम खर्च नियंत्रण आहे तर प्रथम तंत्र खर्च नियंत्रण असून दुसरे नफा नियोजन तिसरे कामगिरीचे मूल्यांकन आणि चौथे म्हणजे निर्णय घेणे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात खर्च नियंत्रण जेव्हा आपण खर्च नियंत्रणाबद्दल बोलतो तेव्हा मी तुम्हाला सांगितले आहे की आपण खर्च तंत्राचे वापर करून उत्पादन खर्चाना दोन भागांमध्ये विभागणी करुन गणना करू शकतो चल खर्च व निश्चित खर्च आपण माझ्याशी सहमत असाल की निश्चित खर्च सामान्यत नियंत्रणीय नसते कार्यक्षमतेच्या एका विशिष्ट स्तरापर्यंत निश्चित खर्च निश्चित राहते परंतु होय चल खर्च नियंत्रणीय आहे चल खर्च नियंत्रित करता येतात पूर्वीच्या वर्गात जेंव्हा आपण स्टँडर्ड कॉस्टिंगबद्दल बोलत होतो तेव्हा आपण चल खर्च नियंत्रण करण्याविषयी बोललो होतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे फरके आपण प्रत्यक्ष खर्चांशी किंवा चल खर्चांशी जुळवणीसुद्धा केली म्हणूनच उदाहरणार्थ नवीन प्रतिस्पर्धी आल्यामुळे किंवा खूप मजबूत प्रतिस्पर्धी आल्यामुळे बाजारात कठोर स्पर्धा झाली आहे या बाबतीत आपल्याला जर उत्पादनावरील खर्चावर नियंत्रण ठेवायचे असेल तर पूर्वी जेव्हा स्पर्धा कमी होती किंवा जवळजवळ कोणतीही स्पर्धा नव्हती तेंव्हा विकत असलेल्या किंमतीवर आता आपण उत्पादन विकू शकणार नाहीत आता जेव्हा स्पर्धा असते तेव्हा आपल्याला उत्पादन अत्यंत स्पर्धात्मक किंमतीला विकावे लागते जेणेकरून आपण बाजारपेठेमध्ये टिकू शकाल किंवा पुढील काळात त्यात वाढ करू शकाल मग आता पुन्हा जेंव्हा आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवायचे आहे तेंव्हा आपण त्यास दोन भागामध्ये विभाजित करू शकता चल खर्च व निश्चित खर्च चल खर्चाचे कोणते घटक आहेत जे खर्च नियंत्रित करण्यासारखे असू शकतात यावर लक्ष देऊया आपण कच्या मालाच्या खर्चावर त्यांनतर श्रम खर्चावर व त्यांनतर इतर खर्चावर लक्ष केंद्रित करू मी तुम्हाला स्टँडर्ड कॉस्टिंगबद्दल बोलताना सांगितले होते की कच्या मालाचा खर्च 50 ते 60 टक्के असतो आणि जर तुम्हाला उत्पादनावरील खर्च नियंत्रित करायचा असेल तर तुम्ही कच्या मालाचे नियोजन व्यवस्थितरीत्या कसे करावे हे शिकले पाहिजे आणि कच्या मालाच्या खर्चाला जर तुम्ही 5 ते 10 टक्क्यांपर्यंत जर नियंत्रित करू शकलात तर उत्पादनाच्या खर्चाला तुम्ही अत्यंत महत्वपूर्ण रकमेपर्यंत कमी करू शकतात उदाहरणार्थ कच्या मालाचा खर्च 60 टक्के आहे आणि समजा उत्पादनाची एकूण किंमत 10 रुपये आहे याचा अर्थ यामध्ये कच्या मालाचा खर्च 6 रुपये आहे जर आपण या रकमेमधील 10 टक्के खर्च देखील नियंत्रित करू शकलो तर आपण किंमतीला 60 पैश्याने कमी करू शकतो तर याचा अर्थ आता किंमत 60 पैश्याने कमी होईल म्हणजेच आता कच्या मालावर 5 रुपये 40 पैसे खर्च होईल आणि ते 60 पैसे एकतर विक्री किंमत कमी करून ग्राहकांना दिले जाऊ शकतात किंवा फर्मच्या मार्जिनवर जोडले जाऊ शकतात तर आपण नफा देखील वाढवू शकता परंतु या खर्च नियंत्रण तंत्र प्रणालीची पहिली आवश्यकता म्हणजे खर्च नियंत्रण करणे व चल खर्चावर नियंत्रण ठेवणे व मार्जिनल कॉस्ट वर नियंत्रण ठेवणे आहे असे करून आपण खर्च नियंत्रण करू शकतो दुसरे म्हणजे नफा नियोजन करणे आता नफा नियोजनाच्या बाबतीत उदाहरणार्थ समजा आपण A B C D अशा वेगवगेळ्या चार प्रकारच्या उत्पादनाचे उत्पादन करीत आहोत आता समजा आपल्याला काही प्रमाणात नफा कमवायचा आहे आणि आपल्याला असे वाटते की आपला नफा विक्री मूल्याच्या जवळपास 20 टक्के असावा आता आपल्याकडे A B C व D अशा चार प्रकारची उत्पादने असल्यास हे चारही उत्पादन समान नफा कवणार नाहीत काही जास्त नफा कमवतील तर काही कमी नफा कमावतील असे ही शक्य आहे की चार उत्पादनांपैकी एक उत्पादन नफा कमवत नसेल आपण ते ना नफा ना तोटा या तत्वावर विकत आहोत तेथे ब्रेक इव्हन पॉईंट आहे आणि एक उत्पादन कदाचित तोट्यात आहे आता जर आपल्या कंपनीला जास्त नफा कमवायचा असेल तर आपल्याला त्याबद्दल विचार करावा लागेल प्रथम म्हणजे आपल्याला उत्पादन मिश्रि अशा प्रकारे निवडावे लागेल की ही सर्व चारही उत्पादने तिन्ही उत्पादने किंवा चारही उत्पादने नफा मिळवणारी उत्पादने व्हावीत आपण ते कसे करू शकतो आपल्याला मार्जिनल कॉस्टिंगचे तंत्र वापरावे लागले ज्यास आपण पीव्ही रेशो म्हणतो या मूलभूत आणि वैचारिक चर्चेनंतर आपण त्या तंत्रावर सविस्तरपणे चर्चा करूया प्रॉफिट टू व्हॉल्यूम रेशो नावाप्रमाणेच हे आपल्याला कोणत्याही उत्पादनाचे नफा किंवा नफा संभाव्यता समजण्यास मदत करतो आपण म्हणू शकतो की जर नफा वाढवायचा असेल तर उत्पादनाच्या प्रमाणात व नफ्यात काही जोड आहे की नाही आपण चार पैकी A या उत्पादनाच्या प्रमाणात वाढ करत आहोत तुम्हाला असे वाटते का की संपूर्ण कंपनीचा किंवा संपूर्ण फर्मचा नफाही वाढेल तर आधी कोणत्या योगदानाचा उपयोग करावा लागेल कोणता अधिक फायदेशीर आहे कोणता कमी फायदेशीर आहे योगदान म्हणजे काय पुढील वर्गात मी तुमच्याशी यावर चर्चा करेन मार्जिनल कॉस्टिंगची खूप महत्वाची संकल्पना ती म्हणजे योगदान आहे आणि योगदाना व्यतिरिक्त आपल्याला प्रॉफिट टू व्हॉल्यूम रेशोची म्हणतोत योगदानाच्या मदतीने आपण शोधण्याचा प्रयत्न करतोत की विक्री किंमत आणि चल खर्चात किती अंतर आहे आणि नफा मिळविण्याकरिता स्थिरता पूर्ण करण्यासाठी किती रक्कम बाकी आहे त्यास योगदान म्हणतात फर्मच्या एकूण नफ्यासाठी चार पैकी A या उत्पादनाचे योगदान त्याचप्रमाणे आपण प्रॉफिट टू व्हॉल्यूम रेशोची गणना करूया कोणतेही उत्पादन ज्यास प्रति युनिट जास्त नफा मिळतो जर आपण उत्पादनाच्या प्रमाणात वाढ केली तर परिणामी कंपनीचा नफा वाढेल की नाही तर पीव्ही रेशोच्या सहाय्याने योगदानाच्या मार्जिनच्या मदतीने आपण उत्पादनाच्या निर्मितीच्या स्तरापासून वेगवेगळ्या उत्पादनांचे मूल्यांकन करू शकतो आणि आपण असा निर्णय घेऊ शकता की जी उत्पादने नफ्यासाठी अधिक हातभार लावत आहेत आणि ज्यांचे पीव्ही रेशो इतरांच्या तुलनेत जास्त आहे त्या उत्पादनांचे समर्थन केले पाहिजे ते उत्पादन अधिक बळकट केले पाहिजे व त्यांचे अधिक उत्पादन केले पाहिजे आपण ती उत्पादने जास्त प्रमाणात विकली पाहिजे आणि ज्या उत्पादनात तोटा होत आहे आपण त्यांना सोडून दिले पाहिजे आणि अत्यंत कमी नफा मिळवणार्या उत्पादनांसाठी नवीन शक्यता शोधण्याचा प्रयत्न केले पाहिजे किंवा त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि त्या उत्पादनांकडील अपेक्षित नफा सुधारण्यासाठी त्या उत्पादनांची विक्री ब्रेक इव्हन पॉइंटवर केली पाहिजे तर मार्जिनल कॉस्टिंगच्या मदतीने खर्च नियंत्रित करणे नफ्याचे नियोजन करणे शक्य आहे आणि तिसरे महत्त्वाचे अनुप्रयोग म्हणजे कामगिरीचे मूल्यांकन आहे कामगिरीच्या मूल्यांकनाबद्दल जसे की मी तुम्हाला सांगत होतो आपण योगदानाच्या व पीव्ही रेशोच्या मदतीने चार उत्पादनांच्या उत्पादन कार्यक्षमेतचे उदाहरण घेऊया आता आपण आपल्याकडे उपलब्द असणाऱ्या माहितीच्या आधारे उत्पादनाचे एकूण विक्री मूल्य किंवा विक्री किंमत चल खर्च व निश्चित खर्चाकडे पाहिले आपण जर उघड्या डोळ्यांसह या चार उत्पादनांशी संबंधित माहिती पाहिल्यास असे म्हणू शकतो की होय उत्पादन A अधिक फायदेशीर आहे उत्पादन B कमी फायदेशीर आहे उत्पादन C मध्यम प्रमाणात फायदेशीर म्हणता येईल आणि उत्पादन D ला सोडणे आवश्यक आहे परंतु जेव्हा आपण मार्जिनल कॉस्टिंगचे तंत्र वापरतो आणि या तंत्रा अंतर्गत उपलब्ध असलेले वेगवेगळ्या प्रकारचे विश्लेषणात्मक साधने वापरतो जसे की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे योगदान मार्जिन असेल ब्रेक इव्हन पॉइंट विश्लेषण असेल किंवा पीव्ही रेशो असेल तर मग आम्हाला कळले की या चारपैकी एक उत्तम कामगिरी करणारा कोणता सर्वात वाईट कामगिरी कोणाची आहे या दोघांमधील कोण आहे ज्याचे समर्थन केले पाहिजे ज्यास सोडले पाहिजे आणि ज्यांची कामगिरी सुधारणे शक्य आहे तर फर्मद्वारे उत्पादित केलेल्या सर्व उत्पादनांच्या कार्यप्रदर्शनाच्या आधारे मूल्यमापन निर्णय घेतले जाऊ शकतात आणि येथे मार्जिनल कॉस्टिंग खूप उपयुक्त ठरेल मग निर्णय घेण्याच्या इतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये देखील मार्जिनल कॉस्टिंग खूप उपयुक्त ठरेल ते इतर निर्णय क्षेत्र कोणते आहेत मी येथे दिले आहे विक्री किंमत निश्चित करणे खरेदी निर्णय महत्वाचे मर्यादित घट निर्णय घेणे विक्री किंमतीत होणारा बदल आणि इतर काही निर्णय क्षेत्रे म्हणजे इच्छित नफा राखणे योग्य उत्पादनाच्या मिश्रणाची निवड करणे उत्पादनाच्या वैकल्पिक पद्धती उत्पादनांचा विस्तार करणे उत्पादन बंद करणे किंवा उत्पादन काढून टाकणे पर्यायी कृती व कार्याचे नियोजन तर ही अशी काही इतर क्षेत्रे आहेत जेथे व्यवस्थापकीय निर्णय घेण्यासाठी मार्जिनल कॉस्टिंगच्या तंत्राचा वापर केला जाऊ शकतो उदाहरणार्थ आता मी या मुद्द्यांची एका नंतर एक सारांशीत चर्चा करेन विक्री किंमतीचे निर्धारण करणे आता जेव्हा आपण विक्री किंमतीबद्दल चर्चा करता तेव्हा आपण विक्री किंमतीचे निर्धारण कसे करतो एकूण खर्चाला चल खर्च व निश्चित खर्चामध्ये विभागुन विक्री किंमत ठरवता येते उदाहरणार्थ समजा चल खर्च 8 रुपये आहे व निश्चित खर्च 2 रुपये आहे तर याचा अर्थ आपले उत्पादन खर्च 10 आहे आपण त्याचे विभाजन केले आहे आणि आता बाजारात विक्रीची संभाव्य किंमत काय आहे आपण आपले उत्पादन बाजारात 13 ते 15 रुपयांमध्ये ठेवू शकता जर तुम्ही ते 13 रुपये ठेवले तर तुमचा नफा 3 रुपये असेल जर तुम्ही ते 15 ठेवले तर तुमचा नफा 5 रुपये असेल आता आपल्याला विक्री किंमत ठरविण्याचे निर्णय घ्यावे लागेल मार्केटिंगच्या बाबतीत आपल्याकडे मार्केटिंग करण्याचे दोन प्रकारच्या पॉलिसी आहेत मार्केट स्किमिंग पॉलिसी आणि मार्केट पेनिट्रेशन पॉलिसी जर तुम्हाला बाजाराला पेनिट्रेट करायचे असेल तर त्याचे मार्ग कोणते आहे आपण विक्री किंमत अशा पद्धतीने ठरवितो की स्पर्धकांच्या तुलनेत आपण विक्री किंमत व प्रती युनिट मार्जिन कमी ठेवतोत आणि आपण विक्री किंमत जर अशी ठरविली तर चल खर्च अधिक निश्चित खर्च अधिक 3 रुपये मार्जिनने आपली विक्री किंमत 15 रुपये नाही तर ती 13 रुपये होते कदाचित आपले प्रतिस्पर्धी ते 14 रुपये किंवा 15 रुपयांना विकत असतील आपण ज्या फर्मची चर्चा करीत आहोत ते फर्म जर हे उत्पादन 13 रुपयांना विकत असेल तर कदाचित अधिक ग्राहक या फर्मच्या उत्पादनाकडे झुकले जातील तर मार्केट पेनिट्रेशन पॉलिसी असे सांगते की आपण नफ्याचा जेवढा दर ठरविला आहे तेवढाच नफा कमवावे उदाहरणार्थ जर आपण दर महा 10000 रुपये नफा कमविण्याचे ठरविले आहे तर प्रती महा 10000 रुपये नफा आपणास दोन मार्गाने कमविता येतात प्रति युनिट कमी नफा कमवून किंवा बाजारात जास्त युनिट्स विकून ज्यामुळे तुम्ही ठरविल्या प्रमाणे प्रती महा 10000 रुपयांचा नफा कमवू शकतात दुसरे म्हणजे आपण 13 रुपयांना विक्री करणार नाहीत तर 15 रुपयांना विक्री करूया आणि आपला मार्जिन 50 टक्के असेल म्हणजे उत्पादन खर्चाच्या 5 टक्के असेल आपल्याला हे माहित आहे की बाजारपेठेतील स्थिती किंवा ग्राहकांवरील स्थितीचा आपल्यावर परिणाम होणार आहे परंतु X कंपनीपेक्षा 2 रुपये जास्तीचा नफा कमवून आणि पुन्हा कमी युनिट विकून आपण तितकाच नफा कमवणार आहोत ते म्हणजे 10000 रुपये तर ते मार्केटिंगच्या तत्वज्ञानावर व मार्केटिंगच्या धोरणावर अवलूंबून असते म्हणूनच या प्रकरणात जेंव्हा आपण विक्री किंमत ठरविण्याच्या बाबतीत बोलत आहात तेंव्हा आपल्याला एकूण खर्च प्रणालीला दोन स्तरामध्ये विभाजित करावे लागेल आणि नंतर आपण मार्जिनची इच्छित रक्कम जोडू शकता तर आपण सहजपणे शोधू शकता की माझा चल खर्च हा आहे माझा निश्चित खर्च हा आहे आणि माझा नफा हा असावा आणि जर काही कारणास्तव तुम्हाला विक्री किंमत बदलायची असेल किंवा कमी करायची असेल तर आपणास सहजपणे माहित असेल की मी माझ्या चल खर्चावर नियंत्रण ठेवू शकतो आणि आपण त्याकडे लक्ष केंद्रित कराल तर मार्जिनल कॉस्टिंग कारण ती एकूण खर्चाला चल आणि निश्चित खर्चामध्ये विभाजित करते आपण शोधण्याच्या स्थितीत आहोत की असे कोणते क्षेत्र आहे जथे आपण प्रयत्न करू शकतो आणि एकूण उत्पादन खर्चाला कमी करू शकतो किंवा त्याचा विचार करू शकतो कधीकधी आपण नफा कमी करू शकतो कठोर स्पर्धात्मक परिस्थितीत आपण विक्री किंमत कमी करू शकता जर बाजारात अशी कोणतीही स्पर्धात्मक परिस्थिती नसेल तर प्रथम आपला चल खर्च वसूल करण्यायोग्य असावा हे आपल्याला माहित असले पाहिजे माझा निश्चित खर्च वसूल करण्यायोग्य असावा आणि जर बाजार अत्यंत सोयीस्कर असेल आणि अनुकूल असेल तर आपण शक्य तितका नफा वसूल करू शकता तर आपण दोन्ही प्रकारे प्रतिस्पर्धी परिस्थितीत आणि सामान्य परिस्थितीतही विक्री किंमती ठरवू शकतो आता पुढे उत्पादन बनविणे किंवा खरेदी करणे या संबंधीचे निर्णय कधीकधी काय होते की आपण A B C व D अशा उत्पादनांचे उत्पादन करतो आपण A चे उत्पादन करत आहोत आपण बाजारामधील सर्वोत्कृष्ट उत्पादक आहोत आपण सर्वात कमी किंमतीत उत्पादन करतो आपण B चे देखील उत्पादक आहोत सर्वोत्कृष्ट उत्पादक आहोत आपण C चे ही सर्वोत्कृष्ट उत्पादक आहोत परंतु D च्या बाबतीत आपल्याला संशय आहे आता इथे दोन शक्यता आहेत एक तर आपण D चे उत्पादन करू शकतोत व आपल्या स्वतःच्या नावाने ते विकू शकतो पण जेव्हा आपण बाजाराचे विश्लेषण केले तेव्हा आपल्याला आढळून आले की D या उत्पादनाच्या बाबतीत इतर उत्पादक आपल्या तुलनेत अगदी कमी किंमतीत D हा उत्पादन विकत आहेत परंतु आपण D च्या उत्पादनाचा खर्च करीत आहोत आपण A ह्या उत्पादनाच्या बाबतीत कार्यक्षम आहोत B च्या बाबतीत सर्वात कार्यक्षम आहोत C च्या बाबतीत सर्वात कार्यक्षम आहोत परंतु D च्या बाबतीत व्यवस्थापकांना असे वाटते की याचे आपण स्वतः उत्पादन करण्याऐवजी जर बाजारात तयार झालेले उत्पादन विकत घेतले व त्यास आपले नाव लावून विकले तर आपण अधिक नफा कमवू शकतो तर उत्पादन बनविण्याच्या किंवा खरेदी करण्याच्या संबंधीचे हे एक उदाहरण आहे दुसरे उदाहरण असे असू शकते की आपण एक उत्पादन तयार करीत आहोत आणि ते A हे उत्पादन आहे बरोबर आणि हे उत्पादन चार घटक मिळूवुन बनविले आहे हे एक मग हे दोन नंतर ते तीन आणि मग हे चार एक आणि दोन असे घटक आहेत जे आपल्यासाठी कोणीही तयार करु शकत नाहीत ते तंत्रज्ञानावर आधारित आहेत तर आपण एक आणि दोन तयार करूया परंतु येथे घटक तीन आणि चार जर आपण ह्या उत्पादनाचे उत्पादन न करता त्यास बाहेरून खरेदी केले तर आपण स्वत उत्पादनाचा त्रास न घेता कमी किंमतीवर उत्पादन मिळवू शकतो तर आपण तीन आणि चार हे घटक खरेदी करूया आपण तीन व चार हे घटक बाजारातुन विकत घेऊ आणि शेवटी आपण सर्व चार घटक एकत्रित करून उत्पादन तयार करूया तर एक युक्ती म्हणजे बर्याच वेळा बाजारपेठेतून एक संपूर्ण उत्पादन खरेदी करणे आणि स्वतःच्या ब्रँडच्या नावाने विकणे आणि दुसरी युक्ती म्हणजे जर आपणास उत्पादन तयार करण्यासाठी चार घटक लागत असतील तर आपण प्रथम दोन तयार करू शकता आणि उर्वरित दोन बाजारपेठेत तयार असलेले उत्पादन विकत घेऊ शकता कारण आपल्या तुलनेत बाजारातील इतर काही उत्पादकांची कार्यक्षमता जास्त आहे आणि आपण उत्पादन करण्याच्या तुलनेत अगदी कमी किंमतीत हे इतर उत्पादक आपणस अगदी कमी किंमतीत हे उत्पादन पुरवू शकतात उदाहरणार्थ मी तुम्हाला हे कार उत्पादक कंपनी सुझुकी मोटर्स मारुती सुझुकी मोटर्सची ची मदत घेऊन सांगतो सुझुकी मोटर्स गीअर बॉक्सची निर्मिती स्वत करतात हे कंपनीकडे असलेले एक मूलभूत तंत्रज्ञान आहे मारुती किंवा सुझुकीसाठी कोणीही गीअर बॉक्स तयार करू शकत नाही इतर भागांबद्दल बोलायच झाल तर ती स्टील असेल काच असेल रबर असेल सीट आवरण असेल टायर्स असेल मारुती ही सर्व उत्पादने स्वतः त्यांच्या कंपनीत तयार करू शकते मोटारींचे उत्पादन करताना ते विंडो पॅन फ्रंट स्क्रीन विंडस्क्रीन व इतर काही इनपुट देखील बनवू शकतात परंतु ते सुझुकी मोटर्सच्या व्यवसायाचे मूळ क्षेत्र नाही सुझुकी मोटर त्यांच्या स्वत च्या उत्पादनासाठी परिचित आहे आणि उत्पादनाची कार्यक्षमता गीअर बॉक्सवर अवलंबून आहे गिअरबॉक्सची गुणवत्ता आहे कंपनी स्वतः गिअरबॉक्स तयार करते इतर घटक बाहेरून मागविले जातात सुझुकी मोटर्सच्या निर्देशानुसार इतर उत्पादक सुझुकीसाठी ही उत्पादने तयार करतात सुझुकी ही सर्व उत्पादने रेडिमेड खरेदी करतात व या उत्पादनांचे एकत्रीकरण करून ते कार तयार करतात हे शक्य आहे की सुझुकी सर्व उपघटकांची निर्मिती स्वतः करू शकेल परंतु ते त्यांच्यासाठी उपयुक्त नाही आणि त्यांनी हे निर्णय घेतले की ते फक्त गिअरबॉक्सचे उत्पादन करतील पण उदाहरणार्थ विंडो पॅन आणि विंडस्क्रीन फ्रंट त्यांनी स्वतः तयार करणे सुरू केले तर त्याची किंमत किती असेल जर त्यांनी ते उत्पादन बाजारातून खरेदी केले तर किंमत किती असेल आणि उत्पादन किमतीच्या तुलनेत जर खरेदी किंमत कमी असेल तर मग ते उत्पादन तयार करण्याऐवजी रेडिमेड खरेदी करण्याच्या बाजूने आपण सहजपणे निर्णय घेऊ शकतो तर पुन्हा विश्लेषण चल खर्चावर आणि निश्चित खर्चावर अवलंबून असते आणि मग शेवटी आपण खरेदी व विक्री किंमतीच्या बाबतीत मर्यादित घटकाच्या बाबतीत निर्णय घेतो प्रथम हे समजून घ्या की मर्यादित घटक म्हणजे काय उदाहरणार्थ विजेबद्दल बोलायचं झाल तर भारतात जर आपणास वीज समस्येचा सामना करावा लागत असेल तर हे शक्य आहे की ज्या भागात आपले युनिट किंवा फॅक्टरी आहे त्या भागात 24 तास वीजपुरवठा नसेल आपल्याला हा प्रकल्प 24 तास चालवायचा आहे परंतु हे शक्य नाही कारण वीजपुरवठा करणारी कंपनी दिवसाला 18 तासच वीज पुरवित आहे आता हा एक मर्यादित घटक बनतो त्याचप्रमाणे कच्चा माल मर्यादित घटक असू शकतो जर आपणास एखाद्या उत्पादनाचे भरपूर उत्पादन करायचे आहे व बाजारात त्याला मागणीसुद्धा भरपूर आहे परंतु तुम्ही त्याचे उत्पादन करू शकत नाही कारण बाजारात त्याप्रकारच्या उत्पादनाचे उत्पादन करण्यासाठी कच्या मालाची उपलब्धता खूप कमी आहे तर आता आपल्याकडे काही मर्यादित घटक असल्यास त्या मर्यादित घटक किंवा की फॅक्टरचा वापर अशा प्रकारे करा की त्या उत्पादनाचे निर्मिती 18 तासाची वीज वापरून जास्तीत जास्त कशी करता येईल की ज्याचे पीव्ही गुणोत्तर इतर उत्पादनांच्या तुलनेत जास्त असेल हे दिवसाचे 18 तास आहे तर प्रथम आपण A आणि B उत्पादनांच्या निर्मितीसाठी वीज वापरू शकता एकदा त्यांची एकूण मागणी संपल्यानंतर आपण C साठी जाण्याचा विचार करू शकता आणि मग आपण D कडे जाण्याचा विचार करू शकता कारण आपल्याकडे आणखी 6 तास वीज उपलब्ध आहे तर हा मर्यादित घटक अशा कार्यक्षमतेने वापरला जावा की संपूर्ण उत्पादन खर्च नियंत्रित केला जाईल आणि आपण मर्यादित घटक वापरुन त्या उत्पादनांची निर्मिती करू शकतो जे आपल्यासाठी अधिक फायद्याचे आहे व आपण फर्मच्या नफ्यात योगदान देऊ शकतोत विक्री किंमतीतील बदलांचा परिणाम जर आपण विक्री किंमत बदलली तर त्याचा काय परिणाम होईल आणि आपण विक्री किंमत कशी बदलू शकता खर्च कमी करून खर्चावर नियंत्रण ठेवून चल खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे परंतु काही वेळा आपण हे खर्च आधीपासून ते नियंत्रित केले आहे निश्चित खर्च नियंत्रित करणे शक्य नाही तर त्या बाबतीत एकतर आपण उत्पादन वाढवू शकता जेणेकरून प्रति युनिटचे निश्चित खर्च खाली येईल किंवा आपण कच्चा माल श्रम खर्च किंवा इतर खर्च कमी करण्याची शक्यता शोधली पाहिजे तर जसे की मी तुम्हाला सांगितले आहे खर्च म्हणजे विक्री किंमत ठरविण्याचे साधन आहे आणि जर आपल्याला स्पर्धात्मक विक्री किंमत निश्चित करायची असेल तर आपण आपले खर्च व्यवस्थापित करण्यास अत्यंत कार्यक्षम असायला हवे मार्जिनल कॉस्टिंगच्या अंतर्गत खर्च व्यवस्थापित करणे शक्य आहे कारण आपल्याला माहित आहे की चल खर्च किती आहे जे एकूण खर्चाच्या नियंत्रणायोग्य घटक आहे आणि आपण यावर लक्ष केंद्रित कराल आणि आपल्याला ते नियंत्रित करण्यास आवडेल आता इच्छित स्तरावरील नफा राखणे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही A B C आणि D ही चार उत्पादने तयार करीत आहात या चार उत्पादनांपैकी एक अधिक फायदेशीर आहे त्यास समर्थन द्या कोणता कमी फायदेशीर आहे त्याला समर्थन द्या किंवा मार्केट पेनिट्रेशन पॉलीसिचे अनुसरण करा ते बरेच चांगले होईल आपण प्रति युनिट कमी नफा कमवत आहात परंतु जर आपण बाजारात जास्तीत जास्त लोकांना सेवा दिली तर आपल्याला आपला इच्छित नफादेखील मिळू शकेल त्यातुलनेत किंवा आपण बाजारात प्रीमियम उत्पादन म्हणून उत्पादन विकू शकता व कमी युनिट्स विकून कमी लोकांपर्यंत पोहचून जास्तीचा नफा कमवू शकता आपण असे ही करू शकता तर प्रथम चांगले असेल जर आपण खर्च कमी केले व बाजाराच्या मोठ्या भागापर्यंत लोकांपर्यंत आणि ग्राहकांपर्यंत पोहचू शकलो तर आपण मार्केट पेनिट्रेशन पॉलीसिचे अनुसरण करून इच्छित स्तरावरील नफा कमवू शकतात आणि हे सर्व मार्जिनल कॉस्टिंगचा वापर करून करता येईल योग्य उत्पादनांच्या मिश्रणाची निवड करण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देईल A B C D E आपण अशा 5 उत्पादनाची निर्मिती करत आहोत किंवा आपण अशा 5 उत्पादनाची निर्मिती करू शकतोत या 5 घकांमध्ये एक दोन किंवा तीन महत्वाचे घटक आहेत येथे एक मर्यादित घटक आहे यथे वीज हे मर्यादित घटक आहे खर्च मर्यादित घटक असू शकतो म्हणून या पाच संभाव्य उत्पादनांपैकी आपण कोणत्या उत्पादनाची निर्मिती करावी आपल्याला योग्य उत्पादन मिश्र निवडावा लागेल जे आपले नफा व उच्च पीव्ही गुणोत्तर मिळविण्याच्या संभाव्यतेत जास्तीत जास्त योगदान देण्यास मदत करतील तर आपण या पाच उत्पादनांपैकी कोणत्या उत्पादनाची निर्मिती करू शकतो आपल्याला त्या उत्पादनांसाठी जायला आवडेल ज्यांमध्ये जास्तीत जास्त नफा मिळण्याची क्षमता आहे आणि जे फर्मचे सर्वोच्च उत्पादन म्हणून गृहीत धरले जातील व ह्या मध्ये मार्जिनल कॉस्टिंग आपली मदत करेल पर्यायी उत्पादन पद्धती भिन्न तंत्रज्ञान एका तंत्रज्ञानाच्या अंतर्गत भिन्न खर्च हे चल खर्च आहे हे निश्चित खर्च आहे दुसर्या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत हे चल खर्च आहे हे निश्चित खर्च आहे आता आपणास माहित आहे की हे माझे चल खर्च आहे हे माझे निश्चित खर्च आहे आपण ठरवू शकता किंवा वैकल्पिक पद्धती शोधू शकता आणि येथे खर्चाना चल खर्च व निश्चित खर्च अशा दोन भागामध्ये विभागून आपण उत्पादनांच्या वैकल्पिक पद्धती सहजपणे नियंत्रित करू किंवा शोधू शकू आपण उत्पादित करत असणाऱ्या 1 2 3 उत्पादनांचे विविधीकरण करणे आता आपण यांचे ही विविधीकरण करू शकतो कधीकधी काय होते की बाजारात कडक स्पर्धा असते किंवा बाजारात कडक स्पर्धा होईल अशी अपेक्षा असते आपणास मी अँकर या कंपनीचे उदाहरण देईन ज्याबद्दल आपण ऐकले असेल अँकर ही एक कंपनी आहे जी विद्युत उत्पादने तयार करते स्विचेस बोर्ड वायर सर्व काही आता ही कंपनी पूर्वी ती एक भारतीय कंपनी होती आता ती पॅनासॉनिकने या कपंनीने खरेदी केले आहे या कंपनीने 90 च्या दशकात व सुमारे 2000 च्या काळात पहिले की व अंदाज लावला की भारतीय अर्थव्यवस्था उदारीकरणानंतर जनरल इलेक्ट्रिक आणि इतर कंपन्यांसारख्या बर्याच कुशल कंपन्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू शकतात आणि विद्युत उपकरणे तयार करण्याच्या बाजारत एक महत्वपूर्ण कंपनी म्हणून त्यांचे अस्तित्व बाजारात जास्त काळ टिकणार नाही आणि ह्या दिग्गज बहुराष्ट्रीय कंपन्यासमोर ते बाजार गमावू शकतात अशी दाट शक्यता आहे तर जर कडक स्पर्धेमुळे जर त्यांनी बाजार गमावला तर ते इतर क्षेत्रांपैकी कोणत्या क्षेत्रात वैविध्य आणण्याचा विचार करू शकतात जेणेकरून कंपनीचा नफा तेवढाच राहील किंवा सतत वाढत जाईल हे प्रकरण वेगवेगळ्या सल्लागारांकडे घेऊन जाण्यात आले आणि सल्लागारांनी त्यांना सांगितले की अँकर कंपनी विद्युत उत्पादनांशिवाय विविध ग्राहक उत्पादने तयार करु शकते जेणेकरून विद्युत विभागातील बाजाराचा तोट्याचा भाग योग्य प्रकारे वैविध्यता वापरून इतर क्षेत्रात चांगला करता येईल मग अँकरने टूथब्रश टूथपेस्ट यासारख्या भिन्न ग्राहक उत्पादन बनविण्यास सुरुवात केली त्यांनी फ्रुट बियरसुद्धा आणला परंतु बाजारात त्यांना यश आले नाही तर शेवटी उद्देश हा आहे की विविधता देखील शक्य आहे आणि ती वेगवेगळ्या कंपन्यांनी केली पाहिजे आणि विविधीकरण हे नवीन उत्पादनांच्या नफ्याच्या संभाव्यतेवर किंवा किंमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने आणि सर्वोत्तम मार्गाने बाजारपेठेची सेवा करणे यावर आधारित असते म्हणूनच विविध कंपन्या संधर्भात जर त्यांचे पारंपारिक व्यवसाय फार अनुकूल नसतील आणि येणारा काळा त्यांच्यासाठी अनुकूल नाही असे आढळल्यास त्या कंपन्या विविधता आणण्याचा विचार करतात मग नवीन उत्पादने तयार करण्याचा निर्णय कसा घ्यावा किंवा नवीन क्षेत्रात वैविध्य आणण्याचा निर्णय कसा घ्यावा ह्यात आपल्याला मार्जिनल कॉस्टिंग मदत करू शकते आपल्याला काही कार्य बंद करावे लागतील मी तुम्हाला आधीच सांगितली आहे की आपण चार उत्पादने तयार करीत आहोत D आपल्याला योग्य प्रमाणात नफा देत नाही त्याचे योग्य मूल्यांकन करा योगदानाची गणना करा पीव्ही रेशोची गणना करा आणि नंतर हे निश्चित करण्याचा प्रयत्न करा की या चार पैकी सर्वात कमी नफा देणारे आणि ज्यांचे पीव्ही गुणोत्तर सर्वात कमी आहे अशा उत्पादनाला बंद करा तर उर्वरित तीन उत्पादने बाजारात मजबूत केली जाऊ शकतात आणि नफा सुधारला जाऊ शकतो तर उत्पादन बंद करणे आणि कार्याला बंद करणे शक्य आहे दुसरे म्हणजे कृती करण्याचा भिन्न मार्ग वेगवेगळ्या क्रियांच्या वेगवेगळ्या खर्च प्रणालीचे मूल्यांकन करणे निर्मितीच्या वेगवेगळ्या पद्धती आणि उत्पादनांच्या वेगवेगळ्या पद्धतींमधून उपलब्ध असलेल्या योगदानाची गणना करणे आपण कोणती पद्धत स्वीकारू शकता व कोणती पद्धत टाळू शकता हे ठरवू शकता आणि कृतीशील नियोजनाच्या बाबतीत A 10000 युनिट्सचे उत्पादन करत आहे B सुद्धा 10000 युनिट्सचे उत्पादन करत आहे कारण ते जास्तीत जास्त लोकांसाठी बनविलेले उत्पादन आहे ते फर्मची मानक उत्पादने आहेत जी ती वस्तुमान उत्पादने आहेत उत्पादन प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि आपण म्हून शकता की फर्म A व B उत्पादनाची निर्मिती करण्यात तज्ञ् आहे C व D हे दोन नवीन उत्पादने या शृंखलेत जोडले गेले आहे तर आपल्याला त्याचे कमी उत्पादन करावे लागले व A आणि B चे जास्त उत्पादन करावे लागले तर क्रियाशीलतेचे नियोजन केले जाऊ शकते क्रियाशीलतेचे नियोजन कोणत्याही उत्पादनाचे नफ्या मधील योगदान पाहून त्यानुसार निर्णय घेतला जातो तर हे सर्व निर्णय घेणारे क्षेत्र अत्यंत व्यावहारिक आहेत आणि हे सर्व मार्जिनल कॉस्टिंगचे तंत्र शोधल्यानंतर शक्य झाले आहे जेथे आपण एकूण खर्चाना चल खर्च व मार्जिनल कॉस्टिंगमध्ये विभागतो आता या वर्गात मी तुम्हाला दोन खर्चाच्या तंत्रांची तुलना कशी करावी हे शिकवणार आहे एक म्हणजे शोष खर्च प्रणाली ज्याला आपण एकूण खर्च प्रणाली म्हणून संबोधता आणि दुसरे म्हणजे मार्जिनल कॉस्टिंग सिस्टम शोष खर्च प्रणाली चल व निश्चित खर्चाच्या शोषणावर अवलंबून आहे आणि वेगवेगळ्या चल खर्च व स्थिर खर्च यांच्या शोषणाच्या आधारावर निश्चित केलेली किंमत म्हणजे शोषण खर्च प्रणाली किंवा एकूण खर्च प्रणाली म्हणून ओळखली जाते जेव्हा बाजारातून एकूण खर्च वसूल करणे शक्य झाले नाही तेव्हा मार्जिनल कॉस्टिंगचा शोध लागला तर आपण ह्याला दोन भागामध्ये विभाजित करू एक म्हणजे चल खर्च व दुसरे म्हणजे निश्चित खर्च प्रथम आपण चल खर्च वसूल करण्याचा प्रयत्न करू जर हे शक्य असेल तर आम्ही निश्चित खर्च वसूल करण्याचा प्रयत्न करू आणि मग आपण नफा मिळवण्याचा विचार करू तर दोन तंत्रांमधील मूलभूत फरक काय आहे प्रथम म्हणजे शोष खर्च प्रणाली पद्धत ही उत्पादनाच्या स्तरावर आधारित असते म्हणून उत्पादनाच्या वेगवेगळ्या स्तरांवरुन वेगवेगळा युनिटचा खर्च मिळविला जातो कारण शोष खर्चामध्ये निश्चित खर्चाचा घटक असतो जर आपण उत्पादनाची पातळी वाढविली तर उत्पादनाची मात्रा वाढल्यास प्रति युनिटची चल खर्च तेवढेच राहील किंवा निश्चित खर्च खाली येईल कारण त्याचा प्रती युनिट निश्चित खर्चाच्या प्रमाणाशी विरुद्ध सबंध आहे म्हणून जर एकूण खर्चाला विचारात घेतले तर आपण जर आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन तयार करू शकत नसाल तर कधीकधी आपण बाजारात टिकू शकणार नाही व्यवस्थापन निर्णय जसे की योग्य उत्पादन मिश्रण उत्पादन बनविणे व खरेदी संबंधी निर्णय ऑर्डर स्वीकारणे निर्यात ऑर्डर घावी की नाही पर्यायांची निवड मंदी किंवा स्पर्धेमध्ये किमान किंमत निश्चित करणे इच्छित नफा कमविण्यासाठी विकल्या जाणाऱ्या युनिट्सची संख्या मार्जिनल कॉस्टिंगचा वापर करून स्पर्धात्मक परिस्थितीत किमान किंमत निश्चित करणे ह्या सर्व कार्यांमध्ये शोष खर्च प्रणाली कामी येत नाही शेवटी क्लोजिंग स्टॉकचे मूल्यांकन देखील भिन्न आहे क्लोजिंग स्टॉकच्या मूल्यांकनामध्ये वेगळे काय आहे संदर्भाची पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण क्लोजिंग स्टॉकची गणना करता तेव्हा आपण क्लोजिंग स्टॉक लक्षात घेता शोष खर्च प्रणाली अंतर्गत आपण दोन्ही खर्च म्हणजेच निश्चित खर्च व चल खर्च विचारात घेतोत परंतु मार्जिनल कॉस्टिंगच्या बाबतीत आपण खर्चांना दोन भागामध्ये विभाजित करतो चल खर्च आणि निश्चित खर्च आणि यामुळे ओपनिंग स्टॉक तसेच क्लोझिंग स्टॉक दोन्ही खाली येतात याच्या उलट शोष खर्च प्रणाली अंतर्गत ओपनिंग स्टॉकचे आणि क्लोजिंग स्टॉकचे मूल्यांकन अधिक होते आणि तेथे नफा संभाव्यता किंवा उत्पादनांच्या नफा यांचा संदर्भ आहे ते कसे करता येईल हे कसे शक्य आहे आणि क्लोजिंग स्टॉकमूळे किंवा क्लोजिंग स्टॉकचे मूल्यांकन केल्याने नफ्यावर कसा परिणाम होतो यावर पुढच्या वर्गात मी आपल्याशी चर्चा करेन